सर्वांना नमस्कार आपण सहाव्या आठवड्यात शिकत आहोत आजच्या भागात आपण मॅग्निट्यूड कंपॅरेटर पाहणार आहोत त्याआधी आपण पाचव्या आठवड्यात जे शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेऊ तुम्हाला आठवत असेल तर आपण नंबर सिस्टीम तसेच बायनरी नंबर रिप्रेझेंटेशन पाहिले आहे त्याच सोबत आपण असे काही कोड बघितले त्याला प्रत्येक ठिकाणी त्याच्या ठिकाणानुसार वेगळे वजन होते डेसिमल चे बायनरी मध्ये रूपांतर करण्यासाठी इन्टिजर भागला दोन ने भाग लावावा लागतो आणि येणारी बाकी एकत्र केली जाते आणि बायनरी पॉईंटच्या नंतर म्हणजे फ्रॅक्शनल पार्ट साठी दोन ने गुणाकार करून येणारा केरी एकत्र घेतला जातो फिक्स पॉईंट अरिथमॅटिक मध्ये फिक्स प्रिसिजन असते आणि ते इन्टिजर अरिथमॅटिक सारखेच असते तसेच निगेटिव्ह नंबर रिप्रेझेंटेशन मधील सायन बीट तसेच एकचा कॉम्प्लिमेंट हे मुद्दे पण आपण पाहिले त्यानंतर 2s कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक 2s compliment arithmetic सुद्धा पाहिले आणि त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी साठी सर्किट बनविताना आपण रिपल कॅरी एडर पाहिला आणि तो सबट्रॅक्टरला कसा रूपांतरित करायचा ते सुद्धा पाहिले त्यानंतर जलद बेरीज करण्यासाठी आपण कॅरी लूक अहेड एडर पाहिला ज्यामध्ये कॅरी जनरेशनची प्रक्रिया सिरीज कडून पॅरलल कडे रूपांतरित केली जात होती त्यानंतर ओव्हरफ्लो डिटेक्शन पाहिले तसेच नंबर रेंजच्या बाहेर गेल्यावर ओवरफ्लो कसा शोधायचा हे पाहिले आणि त्यानंतर बी सी डी बेरीज आणि त्यापाठी असणारे लॉजिक बघितले मी आधी सांगितल्याप्रमाणे आजच्या भागात आपण मॅग्नेट्युडची तुलना करणार आहोत जेव्हा आपण तुलनेबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात प्रथम एक नंबर एक संख्या दुसऱ्या संख्येतून वजा करणे ही गोष्ट येते समजा एक संख्या X आहे आणि दुसरी संख्या Y आहे जर X Y शून्य येत असेल म्हणजे त्या दोन संख्या एकसमान आहेत जर X आणि Y या दोन संख्यांची वजाबाकी धन असेल तर X ही संख्या Y पेक्षा मोठी आहे आणि जर वजाबाकी ऋण असेल तर X Y पेक्षा लहान आहे यावरून आपल्याला असे दिसून येते की वजाबाकीच्या प्रक्रियेमधून आपल्याला संख्यांमधील तुलना करता येते आपण हे करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला 2s कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक वापरून 2s कॉम्प्लिमेंट पासून विकसित केलेले सबट्रॅक्टर सर्किट आणि फूल एडर सर्किट असावे लागेल म्हणून आपल्याला पुन्हा वजाबाकी साठी वापरलेले 2s कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक कडे वळून पहावे लागेल आपण आधी पाहिलेली उदाहरणे पहावे लागतील आपण त्यामधून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊ जर X आणि Y हे समान असतील आणि X हा Y पेक्षा मोठा असेल तर कॅरी आउट जनरेट होईल जो 1 असेल आणि जर कॅरी आउट शून्य जनरेट झाला तर संख्या ऋण असेल म्हणजे X Y पेक्षा लहान असेल तर यावरून आपल्याला X हा Y पेक्षा लहान आहे यासाठी अत्यंत सोप्या रीतीने लॉजिक मिळेल ते असे की जर कॅरी आउट शून्य आहे म्हणजे कॅरी जनरेट झाला नाही तर X Y पेक्षा लहान आहे या केसमध्ये या आउटपुट वरून कॅरी आऊट चा कॉम्प्लिमेंट Cout प्राईम Cout मिळेल आणि कॅरी जनरेट होत असेल तरी इथे दोन शक्यता आहेत एक म्हणजे X Yला समान आहे आणि दुसरी म्हणजे X Y पेक्षा मोठा आहे तर ज्यावेळी यातील सर्व सम बीट शून्य असतील त्यावेळी X आणि Y हे समान असतील त्यावेळी आपल्याला एका ठराविक लॉजिक नुसार कार्य करू शकतो त्यामधील प्रत्येक सम बीट शून्य आहे आणि एकही अंक 1 नाही म्हणजे जर असमान संख्या असतील तर परिणाम शून्य येईल आणि तूच कॉम्प्लिमेंट वजाबाकी नुसार कॅरी आउट एक जनरेट होईल आणि समजा त्यातील एखादे समवेत व नसेल तर त्यामध्ये और लॉजिक चे पालन होऊन ते आऊट सोबत अंड केले जाईल आणि झालेला असेल यावरून आपल्याला एक हा Y पेक्षा मोठा आहे हे लॉजिक मिळेल X Y Cout' X Y Cout S0' X Y Cout S3S2S1S0 ही एक मूलभूत कल्पना आहे आणि सहाजिकच जेव्हा आपण अनेक आऊटपुट कार्य जनरेट करून तेव्हा आपल्याला दिसेल की त्यापैकी एखादे आउटपुट वापरले जाते का म्हणजेच काही मध्यंतरी आउटपुट सुद्धा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात म्हणून त्यानुसार निश्चित लहानकरण करण्याचा तुम्ही विचार करू शकता अन्यथा आपण आता जेथे पोचलो आहोत त्या मूलभूत लॉजिकचा तुम्ही विचार करू शकता परंतु जेव्हा आपण संख्यांची तुलना करतो आणि आपला उद्देश फक्त X हा Y पेक्षा मोठा X आणि Y समान आणि 16 Y पेक्षा लहान असेल त्यावेळी s 3 s 2 s 1 s0 असे वजाबाकी चे परिणाम मिळण्याची गरज नाही म्हणजेच आपण येथे दोन संख्यांच्या तुलना करताना अपेक्षेपेक्षा जास्त करत आहोत आपण येथे कमी हार्डवेअर वापरू शकतो म्हणजेच दुसऱ्या प्रकारचे सर्किट ज्यामध्ये फक्त दोन संख्यांची तुलना केली जाईल आणि त्यावरून परिणाम मिळतील तर आपण फोर बीट किंवा जास्त बीटच्या संख्येचे आपण आधी पाहिली होती त्याप्रमाणे तुलना करून पाहू आपण एक बीट संख्यांची तुलना करण्यापासून सुरुवात करू जर X आणि Y हे दोन 1 बीट नंबर आहेत आता यामध्ये 4 शक्य संयोजन आहेत X शून्य असेल Y शून्य असेल X 0 आणि Y1 असेल X एक आणि Y शून्य असेल X आणि Y दोन्ही एक असतील तर या चार शक्यता आहेत यावरून आपण तुलना करू शकतो आणि ज्यावेळी X आणि Y दोन्ही शुन्य असतील म्हणजेच ते दोन्ही समान आहेत त्या वेळी 1 येईल त्यावेळी ना X मोठा असेल ना X Y पेक्षा लहान असेल जर X झीरो आणि Y 1 असेल तर साहजिकच Y मोठा आहे आणि X लहान आहे त्यावेळी X Y पेक्षा लहान म्हणजे येईल आणि राहिलेले दोन शून्य असतील जर X एक आणि Y शून्य असेल तर X Y पेक्षा मोठा हा 1 असेल आणि ज्यावेळी हे दोन्ही एक असतील त्यावेळी ते समान 1 असतील आणि राहिलेले बाकीचे शून्य असतील तर या संयोजनामधून आपल्याला X Y पेक्षा मोठा मिळतो असा निष्कर्ष आपण काढू शकतो आपल्याला हे X Y प्राईम XY मधून मिळेल आपण X मोठा असेल त्यासाठी G हे अक्षर देत आहोत X लहान आहे आहे त्यासाठी L आणि हे दोन्ही समान आहेत त्यासाठी E हे अक्षर देत आहोत X Y G X Y' X Y E X' Y' X Y X Y L X' Y X Y प्राईम XY आणि X प्राईम Y XY जनरेट करत असताना अधिकतेने X प्राईम Y प्राईम XY आणि X Y हे जनरेट करणे सुद्धा गरजेचे आहे म्हणजेच आणखी दोन अँड गेट आणि त्यानंतर और गेट लागेल किंवा याचा वापर करून आपण हे शोधू शकतो की आणखी गेट अंतिम X आणि Y समान आहेत हे आऊटपुट मिळविण्यासाठी गरजेचे आहे किंवा नाही आपण त्यासाठी पाहू शकतो की X प्राईम Y प्राईम XY हे X Y सोबत और केलेले आहेत आपण हे X प्राईम और Y X OR Y X और Y प्राईम X OR Y सोबत अँड आहेत असेही लिहू शकतो त्यानंतर डी मॉर्गन DMorgan चा सिद्धांत वापरून X प्राईम Y XY मिळेल आपण हे खाली समीकरणांमध्ये दाखवलेल्या दोन्ही पद्धतींनी लिहू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला X Y प्राईम XY आणि X प्राईम X मिळाला आहे आणि त्यानंतर पुन्हा सिद्धांत लागू केल्यावर आपल्याला नोर मध्ये समीकरण मिळेल आपण आधी जनरेट केलेल्या करण्याची गरज असलेल्या टर्म चां नॉर घेतल्यावर X Y हे लॉजिक मिळेल म्हणजेच हे स्वतंत्र जनरेट करण्याची गरज नाही Y' आणि दुसरी गोष्ट अशी की आपण नॉट गेट वापरून आणि नंतर ते अँड करूनही X Y प्राईम XY आणि X प्राईम Y XY जनरेट करू शकतो याआधी काही केसेस मध्ये आपण X चा इन्वर्रस X चा कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे किंवा आपण तो जनरेट पण करू शकतो आणि त्याचाही वापर करू शकतो परंतु येथें नांड गेट असल्यामुळे त्यामधून X Y नांड म्हणजेच X प्राईम अधिक Y प्राईम हे आउटपुट मिळते Y' X' Y' X Y आपण त्याला X अँड केला तर X X प्राईम XX झिरो होईल आणि X Y प्राईम XY जनरेट होईल आणि जर त्यासोबत Y अँड केला तर X प्राईम Y XY जनरेट होईल आणि Y Y प्राईम YY झिरो होईल म्हणून आपल्याला हे जनरेट झालेले मिळेल त्यानंतर आणखी एक एका नांड ऐवजी दोन नॉट गेट वापरण्याची गरज नाही तर हे 1 बीट ची तुलना करण्यासाठी आहे कसे करतात ते पाहू तर दोन बीट तुलना करण्यासाठी आपल्याकडे असलेले नंबर X 1 X0 आणि Y 1 Y0 आहेत X 1 हे जास्त लक्षणीय बीट आहे आणि X 0 हे निम्न लक्षणीय बीट आहे अशाच प्रकारे Y पण येईल X 1 Y 1 पेक्षा मोठा असेल तर एक ही पूर्ण संख्या Y पेक्षा मोठे असेल X 1 जास्त लक्षणीय बीट असल्यामुळे X 1 Y 1 पेक्षा मोठा असेल त्यावेळी X 1 हा एक आणि Y 1 हा शून्य हा एक पर्याय आपल्याकडे असेल म्हणजे 0 0 0 1 1 0 1 1 शी असंबंधित सर्व वेळा X Y पेक्षा मोठा आहे मग या केस मध्ये आपल्याला इतर गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही जेव्हा X 1 बरोबर Y 1 असेल म्हणजे हे दोन्ही शून्य किंवा दोन्ही 1 असतील तेव्हा X Y पेक्षा मोठा आहे की नाही हे X 0 आणि Y 0 ची तुलना करून ठरवता येईल हे फक्त त्याच वेळी तुम्हाला पहावे लागेल तर हे दोन संख्यांच्या तुलने बाबत आहे तर मूलतः आपण X 1 बरोबर Y 1 असताना X 1 हा Y पेक्षा मोठा आहे का आणि X 0 हा Y0 पेक्षा मोठा आहे का हे पाहत आहोत तुम्हाला 1 बीट ची तुलना आठवत असेल तर त्या पद्धतीने X 1 आणि Y 1 ची तुलना केल्यावर आपल्याला X 1 हा Y 1 पेक्षा मोठा आहे असे समीकरण मिळत होते X 1 आणि Y 1 ची पुन्हा 1 बीट तुलना केल्यावर X 1 आणि Y 1 समान आहे हे दिसून येईल ज्यामध्ये X आणि Y समान आहेत यावरून समानता मिळेल आणि आऊटपुट X 0 Y 0 यावरून मिळेल जे X 0 Y 0 या निम्न लक्षणीय बीट च्या तुलने वरून मिळते म्हणजे आपण काय करतो तर दोन 1 बीट तुलना करणारे साधन जनरेट करतो म्हणजेच दोन 1 बीट तुलना करणारे साधन आपण वापरतो त्यापैकी एक हे जी 0 E 0 आणि एल 0 आधी पाहिलेल्या समिकरणा नुसार जनरेट करण्यासाठी आहे आणि दुसरे जी 1 E 1 आणि एल 1 करण्यासाठी आहे म्हणजे हे एक सामान्य एक बीट तुलना करणारे सर्किट आहे आपण X आणि Y ऐवजी बीट चे स्थान दर्शविण्यासाठी Xi आणि Yi लिहित आहोत म्हणजे स्थान शून्य स्थान एक स्थान दोन अशाच प्रकारे सर्किट बनविले आहे जर आपण X हा Y पेक्षा मोठा आहे याकडे पाहिले तर X 1 Y 1G1 म्हणजेच जर G1 हा मोठा असेल तर बाकीच्या गोष्टींशी असंबंधित पणे X Y पेक्षा मोठा असेल ज्यावेळी G 1 मोठा नसेल त्यावेळी दोन शक्यता आहेत ते दोन्ही नंबर हे समान आहेत किंवा X लहान आहे मग जर नंबर G 1 ला बरोबर असेल तर G 0 हे निम्न लक्षणीय बीट हाय असेल तर X Y G1 E1G0 X Y E1 E0 X Y L1 E1L0 अशा पद्धतीने X Y पेक्षा मोठा आहे यासाठी लॉजिक मिळेल जर आपण हे पुढे वाढवले तर आपल्याला n बीट तुलना करणारे साधन मिळेल जे आधी पाहिलेले 4 bit तुलना तसेच वजाबाकी आणि सर्व दोन 4 bit नंबर सामावून घेईल या केस मध्ये एक हा Y पेक्षा मोठा असेल आणि संख्या X 0 ते Xn 1 आणि Y 0 ते Yn 1 असतील आणि आपण पूर्ण X Y पेक्षा मोठा आहे व्हायला समान आहे किंवा Y पेक्षा लहान आहे हे पाहत आहोत म्हणून आपल्याकडे 1 बीट तुलना करणारी सर्किट ची n संख्या असेल त्यानंतर आपण प्रथम जास्त लक्षणीय बीट Gn 1 हे पाहू जर ते हाय असेल तर सहाजिकच X Y पेक्षा मोठा असेल जर तो हाय नसेल म्हणजे लो असेल तर जास्त लक्षणीय बीट समान असेल आणि जर ते लहान असेल तर X चे जास्त लक्षणीय बीट लहान असेल त्यावेळी तुम्हाला पुढच्या स्टेपला जाण्याची गरज नाही जर ते समान असतील तर पुढचे लक्षणीय बीट पहा जर पुढचे लक्षणीय बीट सुद्धा समान असतील म्हणजे E n 1 आणि E n 2 तर याचा अर्थ हे दोन्ही जास्त लक्षणीय बीट आणि पुढचे लक्षणीय बीट हे समान आहेत तेव्हा तुम्ही आणखी पुढचे लक्षणीय बीट पहा म्हणून जर हे दोन्ही समान असतील तर X ठराविक स्थान यापेक्षा मोठे आहे किंवा नाही किंवा आणखी कोणती केस आहे जर हे दोन्ही 1 असतील तर हे एक आहे किंवा नाही हे यावर आता आपण चर्चा करत आहोत समजा ते दोन्ही समान असतील तर ते दोन्ही शून्य किंवा दोन्ही एक असू शकतात मग त्यावेळी पुढच्या केस मध्ये हे 1 आहे की 0 हे पहा अशाप्रकारे समीकरण समजून घेता येईल अशाप्रकारे X आणि Y समान मिळतील आणि एक लहान असेल तर L n 1 Ln 2 E n 1Ln 2 यावरून समीकरण मिळेल आणि अशाच प्रकारे X Y पेक्षा मोठा आहे यासाठी ही समीकरण मिळेल X Y Gn 1 En 1Gn 2 En 1En 2Gn 3 En 1En 2 E1G0 X Y En 1En 2 E1E0 X Y Ln 1 En 1Ln 2 En 1En 2Ln 3 En 1En 2 E1L0 आता जेव्हा तुम्ही 4 bit तुलना साधनासह n बीट सर्किट विकसित कराल तेव्हा 8 बीट तुलना साधनाची ही गरज पडू शकेल पण तुमच्याकडे 4 bit तुलना करणारा IC आहे तर तुम्हाला तो दुसऱ्या IC ला जोडायला आवडेल तर असा तुमचा उद्देश असेल अणि त्या केस मधे तुम्हाला इनपुट जोडण्याचा पर्याय आहे ते तुम्ही अशा पदधतीने करू शकता - जर इनपुटला निम्न लक्षणीय बीट तर सध्याचा IC जास्त लक्षणीय बीट ची तुलना करेल मग आपल्याला काय करावे लागेल तर सर्व काही सारखेच असेल मग सर्व 1्स समान असतील जास्त लक्षणीय बिट्स समान असतील मग त्यावेळी X Yin पेक्षा मोठा असेल जो निम्न लक्षणीय बीट कडून मिळतो किवा नसेल किंवा दोन्ही समान असतील आणि X Yin असेल तर तर ते संपूर्ण समान असेल अशाच प्रकारे लहान असणाऱ्या केस साठी येईल आपण सध्या दुसऱ्या लॉजिक सर्किट पासून येणाऱ्या निम्न लक्षणीय बीट कडून तुलनेचे आउटपुट स्वीकारण्याच्या स्थितीत असल्यामुळे आउट आणि इन उपसर्ग लावत आहोत X Yout Gn 1 En 1Gn 2 En 1En 2 E1G0 En 1En 2 E0 X Yin X Yout En 1En 2 E1E0 X Yin X Yout Ln 1 En 1Ln 2 En 1En 2 E1L0 En 1En 2 E0 X Yin आता आपण प्रत्यक्ष वापरला जाणारा 4 bit तुलना करणारा IC IC 7485 पाहू हा फोर बीट तुलना करणारा IC का आहे हे तुम्ही पाहू शकता यामध्ये X फोर बिट्स आणि Y फोर बिट्स आहेत जे निम्न लक्षणीय बीट कडून आलेले इनपुट आहेत आणि तुम्हाला माहित आहे निम्न लक्षणीय बीट ची तुलना दुसऱ्या IC मध्ये केली जाते आणि ते या स्टेजला आलेले आउटपुट आहेत जे येथे इनपुट मानले जातात आणि जर तुम्ही सर्किट पाहिले तर हे सर्व ब्लॉक 1 बीट तुलना करणारे आहेत हे आपण येथे पाहू शकतो आपण येथे बबल नोट ऑप्शन वापरला आहे त्यामुळे आपण फक्त तुलना करू शकतो हे पहा उदाहरणार्थ हे ठराविक अँड आउटपुट 1 आहे जेव्हा A3 शून्य आहे आणि B3 एक आहे हे कसे काय म्हणजे A3 0 असेल तर आउटपुट 1 येईल आणि B3 शून्य असेल त्यानंतर B 3 1 असेल आणि त्यानंतर दोन्ही 1 असतील त्यावेळी अंड गेटचे आउटपुट 1 येईल जर B3 A3 पेक्षा मोठा असेल तरी तो एक असू शकत नाही तसेच जर या ठराविक अँड गेट कडे पाहिले तर जर A3 आणि B 3 समान असतील आणि जर A 2 0 आणि B 2 एक असेल तर आउटपुट एक येईल अशाप्रकारे सर्किट विकसित केले जाते आणि जर तुम्ही IC 7485 चा फंक्शन टेबल बघितला तर आपण चर्चा केल्याप्रमाणे हा जर A3 हा B3 पेक्षा मोठा असेल तर बाकीचे इनपुट आणि जोडलेले इनपुट याच्याशी संबंधित पणे आउटपुट A B पेक्षा मोठे असेल जर येथे B3 पेक्षा लहान असेल तर ये बी पेक्षा लहान असेल आणि जेव्हा A3 आणि B3 हे समान आहेत त्यावेळी A2 B 2 पेक्षा मोठा असेल किंवा नसेल जर A2 हा B2 पेक्षा मोठा असेल तर बाकीच्या केसीसी असंबंधित ए बी पेक्षा मोठा असेल हे मूळ तुलना लॉजिक चे पालन करेल आता जेव्हा यातील सर्व बिट्स हे समान असतील म्हणजे A 3 B A 2 A 1 A0 आणि B 3 B 2 B 1 B 0 हे समान असतील तर त्या वेळी जर इनपुट ला A B पेक्षा मोठा असेल तर आऊटपुटला A B पेक्षा मोठा असेल म्हणजे येथे लॉवर सिग्निफिकँट बीट तुलना केली जाईल तसेच बाकीच्या बाबतीत होईल आणि जर A3 आणि B 3 समान असतील तर A आणि B समान असतील जर इनपुट साईडला X Y पेक्षा मोठा असेल आणि X Y पेक्षा लहान असेल तर हे दोन्ही समान असण्याची अपेक्षा नाही कारण हे एकतर हाय असेल किंवा लेस असेल परंतु जर काही कारणास्तव असे घडले असेल तर सर्किट अशा पद्धतीने बनवले गेले आहे जरी अशी अपेक्षा केली जात नाही की जर ते दोघे जास्त असतील तर या प्रकरणात आउटपुट B पेक्षा मोठे असेल तर जर ते दोन्ही कमी असतील तर ते दोघे कमी आहेत मग ते दोघेही जास्त आहेत हे असे आहे जे आपण आपल्या फायद्यासाठी काही कॉन्फिगरेशनमध्ये वापरु शकतो तर हे सामान्य प्रकरणांमध्ये होणार नाही परंतु लॉजिक सर्किटनुसार विकसित केले गेले आहे जे फंक्शन टेबल आपल्याला देते जसे की इनपुटच्या बाजूला ही काळजी नाही ठीक आहे परंतु हे अंतिम सत्य सारणीत आहे हे आपण पाहत आहोत की आपल्यास माहित असलेल्यांपैकी काही लोकांकडे ते ठेवले जाऊ शकते मोठ्या संख्येने तुलनासाठी तुलनात्मक सर्किटचे कॉन्फिगरेशन उपयुक्त आणि त्या भागावर आपण पुढील स्लाइड्स घेऊ आता जसे मी म्हटले आहे की इनपुट म्हणून उपलब्ध असलेल्या पर्यायामुळे अधिक बिटची तुलना करण्यासाठी हे वापरले जाऊ शकते तर आपण 8 बिट तुलना पाहिल्यास तर अर्थातच निम्न लक्षणीय बिट्स येथे ठेवणे आवश्यक आहे आणि येथे हे X Y इनपुटच्या समान आ हे इतरांना कमी ठेवले जाते X Y पेक्षा मोठे आणि Y पेक्षा कमी स्पष्ट आहे आणि म्हणूनच या तीन प्रकरणांमध्ये येथे जे तयार होत आहे ते Y च्या तुलनेत X पेक्षा मोठे आणि X पेक्षा कमी असलेले हे आउटपुट पुढील ICला इनपुट म्हणून दिले जाते आणि अंतिम आउटपुट येथून घेतले जाते ठीक आहे हे स्पष्ट आहे काय आता आपण 24 बिट तुलना म्हणाल तर आपण कसे पुढे जाल तर तुम्हाला अशा 6 IC माहित असणे आवश्यक आहे तर या प्रकरणात आपण प्रथम कनेक्ट होणार आहोत म्हणजे इनपुट पिन क्रमांक 3 म्हणजे X बरोबर Y इतका असेल तर उच्च असेल आणि इतर दोन असतील तर प्रथम उजवीकडे व त्यानंतर आपण कनेक्ट केलेले Y कनेक्ट करत आहात तर येथून अंतिम आउटपुट व्युत्पन्न केले जाईल आणि या प्रकरणात अंतिम आउटपुट जनरेशन मागील प्रकरणांमध्ये केलेल्या लॉजिक ऑपरेशनवर अवलंबून असेल तर मुळात हा IC कंपॅरॅटर या मागील कंपॅरॅटरने त्याचे आउटपुट तयार होईपर्यंत प्रतीक्षा करेल हे त्याचे आऊटपुट तयार करेपर्यंत थांबेल तर अशाप्रकारे प्रोपागेशन दिले संचयीत आहे ठीक आहे हा तुलनात्मक निकाल येईल परंतु या टप्प्यातील प्रत्येक दिलेला हे जोडले जाईल तर अशाप्रकारे हे कार्य करते परंतु जेव्हा आम्ही फक्त 24 बिट तुलनासाठी समान सहा तुलनात्मक वापरत असतो तेव्हा आपल्याकडे आणखी एक कॉन्फिगरेशन असू शकते अशाच प्रकारे येथे पाच ठिकाणी प्रथम तुलना करू शकतो जे तुलनात्मकात घडणार्या एका युनिटच्या विलंबानंतर तुलनात्मक आउटपुट देत आहे आणि नंतर ते दुसरे स्तर आहे तर ही दोन स्तरीय तुलना आहे आणि कनेक्शन किती बुद्धिमत्तेने केले गेले ते आपण पाहता 5 साठी आपण 5 ते 4 20 इनपुट मिळवू शकता परंतु तेथे 24 इनपुट कसे ठेवले गेले आहेत तर यासाठी कमीतकमी महत्त्वपूर्ण 4 बिट मानक मार्गाने जोडलेले आहेत तर ए बरोबर ब बरोबर जास्त आहे आणि इतर दोन कमी उजवीकडे आहेत तर तेथे 4 4 इनपुट आहेत आणि आपल्याकडे अजून 20 इनपुट आहेत अगदी बरोबर तर त्यापैकी 5 पहिल्या टप्प्यात उर्वरित चारमध्ये ठेवल्या आहेत येथे 5 5 5 आणि 5 आणि मग हे आऊटपुट येथे दिले जातील तर पहिला एक हा दोन आहे आणि या चारला विश्रांती घ्या A 3 B3 पर्यंत A3 B3 या चारकडून येत आहे ठीक आहे तर ते कसे कार्य करते तर प्रथम A 4 B 4 आम्ही येथे ठेवत आहोत आणि A 4 हे B 4 पेक्षा मोठे असल्यास ते ठीक आहे हे त्या मार्गाने जाईल ब पेक्षा मोठे आहे तर संबंधित आउटपुट व्युत्पन्न होईल A पेक्षा मोठे अन्यथा जर B 4 A 4 पेक्षा जास्त असेल तर जर इतर बिट्स उर्वरित राहिले तर B पेक्षा कमी A तयार होईल कारण इतरांच्या तुलनेत हे कमी महत्त्व आहे आता जर ते सर्व समान असतील तर समस्या तिथे असू शकतात त्या समान आहेत परंतु जर ते समान असतील तर आपण मागील प्रकरणात फंक्शन टेबलमध्ये पाहिले आहे जसे मी तिथे सांगत होते जर ते समान असतील तर तुम्हाला आउटपुटही समान आहेत जर ते दोन्ही जास्त असतील आणि दोन्हीही कमी आउटपुट देखील असतील या विशिष्ट प्रकरणात LL आणि HH तर ते दोन्ही कमी असतील किंवा त्या बाबतीत ते दोन्ही जास्त असतील तर जेव्हा त्यांना येथे नॉट बी म्हणून दिले जाते तेव्हा त्या दोघीही जास्त असतात आणि त्या कमी असतात म्हणून ते समान असलेल्या तुलनेत योगदान देत नाही आणि इनपुटची तुलना केली जाते त्या अर्थाने योगदान देते आपल्याला समान माहित आहे म्हणून जर आपल्याला सर्व काही सारखे राहिले आणि आउटपुट आपल्याला माहित असेल तर ते फक्त A 4 आणि B 4 च्या तुलनेत अवलंबून आहे जेणेकरून जर ते दोन्ही कमी असतील आणि दोन्ही उच्च असेल तर समान उच्च निम्न आणि निम्न कमी आउटपुट येथे आणि येथे समान उच्च उच्च आणि निम्न निम्न आणि आउटपुट Aच्या अंतिम बाबतीत B च्या बरोबरीचे असेल तर त्यात पाचवे बिट समाविष्ट केले जाऊ शकते तर इतर प्रकरणांप्रमाणेच तर 4 ते 5 20 आणि हे 4 आहे तर या गोष्टीचा हा हुशार वापर आहे आणि ज्यामुळे आपण हे पाहू शकतो की समांतरतेमुळे प्रसारणाचा विलंब कमी केला जाऊ शकतो तर यासह आपण तुलना करणार्यावरील या विशिष्ट चर्चेच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो दोन क्रमांकाची परिमाण तुलना दुसर्यापासून एका संख्येस वजा करुन आणि या Xपेक्षा वाईपेक्षा जास्त X तयार करण्यासाठी योग्य तर्कशास्त्र सर्किट विकसित करून X च्या तुलनेत Y आउटपुटपेक्षा X कमी केले जाऊ शकते आम्ही पुढच्या वर्गात ALU पाहू मुळात अंकगणित तर्कशास्त्र युनिट केवळ त्या पद्धतीनेच करतो आमच्याकडे त्यामध्ये वेगळे कॉम्पॅटर सर्किट नाही दोन संख्येच्या विशालतेच्या तुलनेत थेट दृष्टिकोन केल्यास या जागेमधील घट कमी केल्याचे वजाबाकी टाळता येऊ शकते याचा अर्थ असा आहे की जर त्यापेक्षा जास्त फरक असेल तर आपण थेट त्या निर्णयावर येऊ IC 7485 हे एक दुसर्या IC 7485 किंवा लॉजिक सर्किटमध्ये तुलना करता येणाऱ्या कमी महत्त्वपूर्ण बिट्समधून इनपुट कनेक्ट करण्यासाठी पर्याय असलेले 4 बिट तुलनात्मक आहे आणि प्रत्येक टप्प्यावर दिले आपण सीरियलमध्ये कनेक्ट करता तेव्हा मोठ्या संख्येने बिट मिळविण्यामध्ये भर घालू शकतो परंतु समांतर बहुस्तरीय व्यवस्थेचा पर्याय असू शकतो ठीक आहे